परत आपले स्वागत आहे तर ही तुमची आकृती १३ आहे मी तुम्हाला दाखवलं आहे ही आकृती १३ आहे आता पुढे आकृती 14 आहे ही आकृती १४ आहे त्यामुळे काहीही सांगण्यापूर्वी त्यामुळे आपण फक्त आकृतीकडे पाहू हा खरं तर ढग आहे त्यामुळे वरचा भाग सकारात्मक प्रभार एकाग्रता आहे आणि खालच्या बाजुला नकारात्मक प्रभार आहे त्यामुळे जमिनीवर सकारात्मक प्रभार आकारला जाईल आणि त्यामुळे ही a आकृती आहे मग काय होतं खरं तर हा विजेचा झटका तुम्हाला जे दिसतं ते लगेच घडत नाही प्रत्यक्षात उडी मारते मग काय होतं की क्लाउड बेसमध्ये जसजसा नकारात्मक प्रभार वाढतो तसतसा मी आकृती १४ अ मध्ये दाखवल्याप्रमाणे पृथ्वीवर सकारात्मक प्रभार आकारला जातो त्यामुळे ते क्लाउड बेसवर जाड असतात ते नकारात्मक प्रभार आहे त्यामुळे सकारात्मक प्रभार तुम्हाला पृथ्वीच्या पृष्ठभागावर उभारावा लागेल हा पृथ्वीचा पृष्ठभाग किंवा जमीन आहे त्यामुळे क्लाउड मधील किंवा ढग आणि पृथ्वी दरम्यान च्या प्रभार केंद्रांदरम्यान हवेतील व्होल्टेज ग्रेडिएंट समान नाही याचा अर्थ असा की एकतर ढग किंवा ढग आणि पृथ्वी यांच्यामध्ये व्होल्टेज ग्रेडिएंट अजिबात समान नाही पण जास्तीत जास्त चार्ज आहे तर अशा परिस्थितीत याचा अर्थ आकृतीत एकच ढग दिसत आहे पण जिथे जिथे चार्ज एकाग्रता जास्त असेल तिथे तेथील व्होल्टेज ग्रेडिएंट खूप जास्त असेल आता प्रत्यक्षात काय झालं जेव्हा व्होल्टेज ग्रेडिएंट बनते ५ ते १० kVcm एकतर ढगांच्या मध्ये किंवा ढग आणि पृथ्वीच्या मध्ये तर क्लाउडमधील व्होल्टेज ग्रेडिएंट kVcmजर त्या भागातील ५ ते १० हवा खाली उतरते लीडर नावाचा एक आयनाइज्ड मार्ग तयार होऊ लागतो आणि आकृती १४ बी मध्ये दाखवल्याप्रमाणे तो ढगातून पृथ्वीकडे जाऊ लागतो की जर व्होल्टेज ग्रेडिएंट ५ ते १० kVcmबनला तर पृथ्वीच्या सभोवताली तुम्हाला आयनाइज्ड केले जाईल आणि त्यावेळी काय होईल की इथे आयनाइज्ड आणि ब्रेकडाऊन होईल मग काय होईल लीडर स्ट्रोक्स तयार होऊ लागतात तुमच्या लक्षात येतं की जेव्हा अशा प्रकारची वीज पडत असते तेव्हा तुम्ही एखाद्या मुळासारखं पाहिलं आहे त्यामुळे इथेही अशा प्रकारचा नेता आहे याला लीडर म्हणतात मग काय होईल की तो ढगातून पृथ्वीवर जाण्याचा प्रयत्न करेल शेवटी तो पृथ्वीवर येईल आणि प्रत्यक्षात ते १४ ब आकृतीत दाखवल्याप्रमाणे ढगापासून पृथ्वीपर्यंत जात आहे हे पृथ्वीकडे सरकत आहे मग काय होतं या विजेचा हा वेग प्रकाशाचा वेग नसून त्याचा वेग 1×105 m ते 2105 msec पर्यंत असेल म्हणूनच त्याचा वेग 1×105 msec ते 2×105 msecअसेल आणि तो सतत नसतो कारण तो उडी मारतो तर याचा अर्थ असा की हवा बिघाड हा तुमचा ग्रेडिएंट आहे त्यामुळे जर तुम्ही कॅमेऱ्याने फोटो काढलात तर जर तुम्ही मी ज्या लेन्स हलवत आहे ती लेन्स घेण्याचा प्रयत्नकेलात तर मी तुम्हाला डावीकडून उजवीकडे दाखवेन लीडर्स स्ट्रोक आकृती १५ मध्ये दाखवल्याप्रमाणे दिसेल म्हणजे जर तुम्ही डावीकडून कॅमे यापर्यंत असा फोटो काढलात तर हा लीडर स्ट्रोक अशा प्रकारे पुढे सरकत आहे आणि शेवटी तो याकडे येत आहे जमीन त्यामुळे मुळात ती उडीत हलते हे सतत नाही की ते थेट ढगातून पृथ्वीवर येत नाही ते पृथ्वीजवळ पोहोचत नाही व्होल्टेज ग्रेडिएंटचे अन युनिफ ऑर्म वितरण असल्यामुळे ते उडीत जाते तर ही आकृती १५ पुढे आहे तर म्हणजे काय होतं हा चाप मार्गाचा प्रगतिशील बिघाड आहे तर याचा अर्थ विजेचा पक्षाघात होणे हे मुळात ढगापासून पृथ्वीपर्यंतच्या हवेच्या मार्गाचे संपूर्ण आणि तात्कालिक विघटन होण्याऐवजी चाप मार्गाचे प्रगतिशील विघटन आहे त्यामुळे ते ताबडतोब येत नाही पण आहे ज्याला तुम्ही म्हणता ते चाप मार्गाचे प्रगतिशील विघटन आहे म्हणूनच तुम्ही ज्याला लीडर स्टोक म्हणता ते हलते त्यामुळे जसजसा नेता पृथ्वीवर हल्ला करतो रिटर्न्स स्ट्रोक नावाचा एक अत्यंत तेजस्वी परतावा स्टीमर पृथ्वीपासून ढगापर्यंत पसरवतो हा पृथ्वीवर येताच पृथ्वीवरून लगेच काय होईल की एक लीडर रिटर्न स्ट्रोकया पृथ्वीवरून त्या ढगाला तुम्ही ज्याला म्हणता त्या तुमच्या पृथ्वीवर जाणार आहे म्हणूनच लीडर पृथ्वीवर आदळतो अत्यंत तेजस्वी रिटर्न स्ट्रीमर आपण रिटर्न स्ट्रोक नावाचा स्टीमर पृथ्वीपासून ढगापर्यंत पसरवतो ते त्याच मार्गाचा अवलंब करतात आणि आकृती १५ हा तुमचा आकृती १५ आहे जो स्ट्रोक परत करणारा आहे इथेही तुम्हाला रिटर्न स्ट्रोक रिटर्न स्ट्रोक रिटर्न स्ट्रोक तो डार्ट लीडरनंतर येईल त्यामुळे तर स्ट्रोक परत त्यामुळे अशा परिस्थितीत एका अर्थाने रिटर्न स्ट्रोक लीडर आणि इलेक्ट्रोस्टॅटिकली प्रेरित सकारात्मक प्रभार यांच्यामध्ये इलेक्ट्रिक शॉर्टसर्किट प्रस्थापित करतो त्यामुळे प्रत्यक्षात स्टोक परत करा जेव्हा जेव्हा ते जोडते तेव्हा ते इलेक्ट्रिक शॉर्टसर्किट बनवते त्यामुळे जेव्हा वीज येते तेव्हा तुम्ही पाहिले आहे पण समजा झाडावर मग काय होते की झाडांवर ढीग किंवा सकारात्मक प्रभार असेल आणि मग जेव्हा तो परतीचा पक्षाघात होतो तेव्हा लीडर स्ट्रोकच्या त्याच मार्गाचा अवलंब केला जातो याचा अर्थ त्या झाडाच्या वरून ढगात हलवले जाते आणि ते झाड पूर्णपणे जळून खाक झाल्याचे तुम्हाला दिसते त्यामुळे कधीकधी असे घडू शकते की तुम्ही काम करत आहात रस्त्यावर रिकाम्या स्त्यावरही विजेचा झटका येतो आणि तुम्हाला असे आढळून येईल की जणू काही तुमच्यासमोर असे घडले आहे पण तसे नाही मग माणूस कधीच जिवंत राहणार नाही त्यामुळे एके दिवशी माझ्या एका विद्यार्थीने मला सांगितले सर मी आज विजेमुळे वाचलो आहे मग काय झालं सर माझ्या समोर रस्त्यावर जोरदार फ्लॅश आहे आणि रस्त्यावर विजेचा झटका आला आहे मी म्हणालो की हे तुमच्यासमोर कधीच घडत नाही किमान ५०० मीटर ते १ किलोमीटर अंतरावर म्हणूनच तो प्रकाश प्रत्यक्षात इतका तेजस्वी आहे जेणेकरून तुमच्या समोर घडत आहे तसे होईल व्हिडिओ रेकॉर्डिंग करताना मी एक दोनदा अनुभव घेतला मला ते सांगायला आवडत नाही आणि मी गाडीने येत होतो ही फार मजेशीर घटना आहे त्यामुळे माझा ड्रायव्हर अचानक लांबच्या रस्त्यावरून गाडी चालवत होता अचानक रस्त्याच्या उजव्या बाजूला विजेचा झटका आला खरं तर माझा ड्रायव्हर गाडीला ब्रेक लावा म्हणून गाडी थांबली मी म्हणालो की आम्ही दोघेही जिवंत आहोत म्हणजे हे आपल्यापासून किमान १ किलोमीटर अंतरावर घडले आहे त्यामुळे त्याने गाडीला ब्रेक लावल्याचं पाहून आम्हाला रस्त्याचा उजवा भाग सापडला मला एक मोठा खड्डा पडला असे दिसलं आणि रस्त्यावरच विजेचा झटका आला त्यामुळे ते टॉवरच्या वरच्या बाजूला असेल किंवा इमारत किंवा ही गोष्ट असेल असे नाही वीज येऊ शकते रिकाम्या ठिकाणीही हलका पक्षाघात होऊ शकतो म्हणून मी हे निरीक्षण केले आहे रेल्वे स्टेशनवरून आलेल्या आणखी एक विजेचा झटका आला मला वाटतं नारळाच्या झाडांवर आणि झाडावरून खरं तर दुरून पूर्णपणे जळून खाक झालं तर असो तसे याचा अर्थ असा की मग तुमच्या रिटर्न स्ट्रोकमुळे हे घडते कारण त्यामुळे इलेक्ट्रिकल शॉर्टसर्किट होते त्यामुळे हे खरोखरच सकारात्मक प्रेरित आहे म्हणून मी तुम्हाला सांगितले आहे की क्लाउडपासून चार्ज एनर्जी सोडली जाते ती एक जड ऊर्जा आहे त्यामुळे ढगातून चार्ज ऊर्जा जमिनीत सोडली जाते त्यामुळे चार्ज सेंटर तटस्थ करणे याचा अर्थ असा की सर्व ऊर्जा क्लाउडमधून मुक्त केली जाईल त्यामुळे रिटर्न स्ट्रोकचा प्रारंभिक वेग अंदाजे असतो तो प्रकाशाच्या 108 msecवेगाइतका नसतो प्रकाश 3×108 msecअंदाजे आहे म्हणजे रिटर्न 108 msecस्ट्रोकचा हा प्रारंभिक वेग याचा अर्थ असा होतो की हा आहे अधूनमधून तुम्ही असेही पाहू शकता की जणू काही ते जमिनीवरून किंवा झाडांपासून यादिशेने सरकत आहे त्यामुळे या प्रवाहाची किंमत १ ते २०० किलो एम्पीअर आहे म्हणजे १०० किलो एम्पीअर जे 1000 एम्पीअर ते 2 लाख एम्पीअर आहे त्यामुळे त्याची ताकद तुमची तीव्रता आणि ती जवळजवळ १००S पर्यंत टिकते याची कल्पना करा अतिशय वेगवान घटना पण सुमारे ४० S नंतर डार्ट लीडर म्हणजे पक्षाघात सहसा पहिल्या घेतलेल्या मार्गाचा अवलंब करणे म्हणजे असं होणार नाही वारंवार रिटर्न स्ट्रोक होण्याची शक्यता आहे तुम्हाला त्याच मार्गाचा अवलंब करावा लागेल उदाहरणार्थ या १५ मध्ये एक आकृती आहे हा डार्ट लीडर आहे म्हणजे मेन स्ट्रोक आधीच मुख्य प्रकाशाचा पक्षाघात झाला आहे आणि त्यानंतर अनेक असू शकतात अर्थातच डार्ट लीडरही तुम्हाला दिसतो जास्तीत जास्त ४० पण जर तुम्ही काळजीपूर्वक पाहिले तर निदान मुख्य ानंतर तरी तुम्हाला दिसेल तुमची गोष्ट फार कमी असू शकते परतीचा पक्षाघात ही त्यांना डार्ट लीडर म्हणतात पण तीव्रता मुख्य ापेक्षा कमी असेल त्यामुळे मुख्य आणि डार्ट यांच्यातील अंतर सुमारे ४० S असेल डार्ट लीडर सहसा पहिल्याने घेतलेल्या मार्गाचा अवलंब करू शकतो जवळजवळ एकच मार्ग आहे पण आकृतीत आपण तोच मार्ग दाखवू शकत नाही मग तुम्हाला असे काहीही दिसत नाही ज्यामुळे ही गोष्ट थोडी शीघ्रकोपी आहे पणदोघेही एकाच मार्गाचा अवलंब करत असल्याचे तुम्हाला दिसले तर पा टर्न त्यामुळे ते हीच हालचाल करेल थोडासा झिगझॅग मार्ग त्यामुळे डार्ट लीडरला शाखा नाहीत आणि क्लाउडमधील दोन चार्ज सेंटर्सदरम्यान डिस्चार्ज देऊन त्याची निर्मिती केली जाऊ शकते तर आकृती 14 ई मध्ये दाखवल्याप्रमाणे त्यामुळे ही तुमची आकृती 14 ई आहे तर ते असू शकते असे घडू शकते मग तुमचा डार्ट लीडर आणि इथेही डार्ट लीडर आणि हा तुमचा डार्ट लीडर आहे तर पक्षाघाताच्या मार्गावर नकारात्मक प्रभाराचे वितरण लक्षात घ्या जर तुम्ही वितरण पाहिले तर येथे ते सकारात्मक नकारात्मक ऊर्जेचे नकारात्मक प्रभार आहे आता इथे डार्ट लीडर पॉझिटिव्ह दिसतोय सकारात्मक इथे नकारात्मक आहे म्हणजे इथे ते सकारात्मक आहे इथे नकारात्मक होईल त्यामुळे हा मार्ग अनुसरला जाईल हे ग्राउंड पॉझिटिव्ह आहे हे नकारात्मक आहे तर हीही अशीच घटना आहे इथे ते सकारात्मक सकारात्मक आहे इथे आहे ढग नकारात्मक आहे तर लक्षात घ्या की वितरण नकारात्मक ताटमानाच्या मार्गावर आहेत त्यामुळे या आकृतीत सर्व प्लस मायनस चिन्हे दर्शविली जातात त्यामुळे डार्ट लीडर आणि रिटर्न स्ट्रोक ची ही आकृती 14 अ आहे हे देखील येथे ही दिसून येते 14 अ डार्ट लीडर आणि रिटर्न स्ट्रोकच्या प्रक्रियेची पुनरावृत्तीअनेकदा होऊ शकते मी तुम्हांला सांगितलं जर तुम्ही विजांच्या कडकडाटादरम्यान पाहिलंत तर तुम्हाला दिसेल एकापाठोपाठ एक पक्षाघाताच्या संपूर्ण प्रक्रियेला लायटिंग फ्लॅश म्हणतात त्यामुळे जेव्हा वीज पडते तेव्हा तुम्ही ते पाहिले आहे आणि हवा तुटल्यामुळे तो आवाज येतो त्यामुळे विजेच्या फ्लॅशमध्ये एकच पक्षाघात किंवा अनेक वेगवेगळ्या पक्षाघाताचा क्रम असू शकतो आकृती १५ मध्ये दाखवल्याप्रमाणे सुमारे ४० मिलीसेकंद वेगळे होऊ शकतात त्यामुळे प्रत्यक्षात हा आकडा १५ आहे त्यामुळे डार्ट लीडर रिटर्न स्ट्रोक सर्व काही दाखवले जाते त्यामुळे मला असे म्हणायचे आहे की हे प्रत्यक्षात ४० इतके आहे जेव्हा ती ४० साधने घेत असते तेव्हा विजेचा जोरदार झटका येईल त्यामुळे आकृती 15 मध्ये दाखवल्याप्रमाणे सुमारे 40 मिलीसेकंद वेगळे केले मी तुम्हांला दाखवलं त्यामुळे तुझ्या विजेच्या पक्षाघाताची घटना अशाच प्रकारे आहे त्यामुळे मीफक्त सामान्य विजेच्या पक्षाघाताबद्दल बोललो आहोत पण आम्ही त्याबद्दल बोललो नाही जेव्हा विजेचा पक्षाघात ओव्हरहेड ट्रान्समिशन लाईनवर किंवा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष पक्षाघातात होतो त्यामुळे त्यानंतर आपण विजेच्या धक्क्यावर येऊ त्यामुळे ओव्हरहेड लाईन्सवर विद्युत निर्मिती अप्रत्यक्ष स्ट्रोक किंवा थेट स्ट्रोकमुळे होऊ शकते कारण इथे आमचं उद्दिष्ट अजूनही आहे ढाल वायरवर थेट वीज पडल्यास म्हणजे ओव्हरहेड ट्रान्समिशन लाईनवरील ग्राउंड वायर तुम्हीथेट तुमच्या कंडक्टरकडे किंवा थेट टॉवरच्या वरच्या बाजूला असू शकता हे थेट स्ट्रोक आहेत आणि अप्रत्यक्ष स्ट्रोक म्हणजे जवळपासची झाडे किंवा जवळपासची जमीन असू शकते जी विजेचा स्ट्रोक पक्षाघात झाला आहे आणि यामुळे ग्राउंड वायरवर किंवा कंडक्टरवर काही चार्ज जमा केले जाईल ते अप्रत्यक्ष स्ट्रोक मुळे अप्रत्यक्ष स्ट्रोक मुळे त्यामुळे आधी आपल्याला अप्रत्यक्ष स्ट्रोक दिसेल अप्रत्यक्ष स्ट्रोक मध्ये विजेच्या धक्क्यामुळे जमिनीवर विद्युत व्होल्टेज होऊ शकते कदाचित विजेचा स्ट्रोक झाला आहे किंवा कदाचित तुमच्या जवळपासच्या झाडालाही विजेचा धक्का बसला असेल यामुळे ग्राउंड वायरवर किंवा कंडक्टरवर किंवा टॉवरच्या वरच्या बाजूला काही चार्ज जमा केले जाईल ढग आणि पृथ्वी सी चार्जेस तटस्थ केले जात असले तरीढग आणि पृथ्वीच्या माध्यमातून हा प्रभार तटस्थ केला जाईल पूर्णपणे तटस्थ केला जाईल आणि जेव्हा पृथ्वीवरील ढग सध्याचा मार्गही प्रस्थापित झाला आहे विजेचा पक्षाघात झाला आहे एक चार्जे रेषेवर अडकणार आहे त्यामुळे काही चार्जेस रेषेवर अडकण्याची शक्यता आहे आकृती १६ अ मध्ये दाखवल्याप्रमाणे ही आकृती १६ आहे तर समजा काही ओव्हरहेड लाईन आहे त्यामुळे कुठेतरी विजेचा पक्षाघातस्ट्रोक झाला आहे परंतु काही चार्ज लाईन कंडक्टर किंवा टॉवर किंवा ग्राउंड वायर किंवा शील्ड वायरवर जमा केला जाऊ शकतो तर या प्रकरणात एक चार्ज या अडकलेल्या प्रभाराचीर्ज तीव्रता ही प्रारंभिक ढग ते पृथ्वी व्होल्टेज ग्रेडिएंट आणि स्ट्रोकच्या रेषेच्या जवळीक आहे म्हणजे तो विजेचा स्ट्रोक किती जवळ आला आहे आणि अर्थातच तो ढग ते पृथ्वी व्होल्टेज ग्रेडिएंट आहे आकृती १६ मध्ये दाखवल्याप्रमाणे ढगांमधील विजेमुळे ही व्होल्टेज प्रेरित होऊ शकते म्हणजे दोन ढगांमध्ये विजेचा पक्षाघात झाल्यास किंवा अशा परिस्थितीतही अशा प्रकारचे घडू शकते हे चार्ज रेषेवर जमा करता येते तर कोणत्याही परिस्थितीत रेषेवर प्रेरित झालेला व्होल्टेज प्रवासी लाट म्हणून प्रचार करतो त्यामुळे जोपर्यंत ते अॅटेन्युएशनने विरघळत नाही तोपर्यंत म्हणजे ते काहीही असो रेषेवर कोणताही व्होल्टेज प्रेरित झाला तर तो रेषेवर पसरेल आपण प्रवासी लाट म्हणतो जोपर्यंत ती विस्कळीत होत नाही तोपर्यंत आपण प्रवासी लाट म्हणून म्हणतो तर मग गळतीमुळे इन्सुलेशन अयशस्वी होणे किंवा वीज अटक करण्याच्या ऑपरेशनमुळे अटक किंवा ऑपरेशन आहे पण कसंतरी मला ते थोडं संक्षिप्त बनवावे लागेल त्यामुळे फक्त जरा कॉन्डेन्स करावे लागेल थोडे अरेस्टर वेगळ्या प्रकारची अटक आणखी एक गोष्ट आम्ही या अभ्यासक्रमात अभ्यास करणार नाही पण अटक करण्यात येणारा प्रत्येक सबस्टेशन सगळीकडे आहे नंतर ते नेमके काय आहे हे थोडेसे कार्य करताना आढळते आपण त्यात येऊ त्यामुळे थेट स्ट्रोकचा विजेचा प्रवाह थेट ढगापासून रेषेपर्यंत असतो याचा अर्थ ट्रान्समिशन लाईनवर विजेचा थेट स्ट्रोक होतो थेट विजेचा पक्षाघात स्ट्रोक रेषेच्या मधोमध होऊ शकतो टॉवरच्या वरच्या बाजूला असू शकतो किंवा जमिनीवरील वायर किंवा ढाल वायरवर असू शकतो इथे किंवा लाईन कंडक्टरवर असू शकतो तसे झाले तर टॉवर च्या वरवीज आदळली तर समजा वीज टॉवरच्या वरच्या बाजूला वीज आदळली तर ही अतिशय सामान्य घटना आहे तर तेथे विजेचा जोरदार धडक बसल्यास ट्रान्समिशन टॉवर आहे तर सध्याचे काही प्रवाह वाहू शकतात शिल्ड वायरद्वारे कारण शील्ड वायर किंवा ग्राउंड वायर कनेक्ट होतीलजर तुम्ही पहाल ओव्हरहेड कंडक्टरच्या वरच्या बाजूला तेथे असेल आणि वरच्या बाजूला देखील ग्राउंड किंवा ढाल वायर तेथे असेल तर करेंट काही ढाल वायरमधून वाहतील आणि उर्वरित करेंट प्रवाह टॉवर वरुनपृथ्वीवर जाईल त्यामुळे अशा परिस्थितीत स्ट्रोकची तीव्रता आणि वाढीचा वेग या दोन्ही बाबतीत स्ट्रोक सरासरी असेल तर पक्षाघात स्ट्रोक सरासरी म्हणजे तीव्रता कमी असते टॉवरमध्ये कोणतेही नुकसान न करता प्रवाह जमिनीत वाहू शकतो फूटिंगमध्ये प्रतिरोधमूल्य कमी असते जर ते कमी प्रतिरोधमूल्य असेल तर त्याला सोपा मार्ग मिळेल त्यामुळे तुम्ही ज्याला नुकसान आणि इतर गोष्टी म्हणता ते खूप कमी असेल जवळजवळ कोणतेही नुकसान नाही नाहीतर काय होईल त्या विजेच्या प्रवाहामुळे टॉवर जमिनीच्या वरच्या उंच व्होल्टेज पर्यंत वाढेल कारण प्रतिकाराचा मार्ग उंच असेल तर तुमचा प्रतिकार आहे मग प्रत्यक्षात ते काय करेल तो बुरूज जमिनीच्या वरच्या उच्च व्होल्टेजपर्यंत उंचावेल तुमच्या टॉवरमधून एक फ्लॅश ओव्हर होतो ज्यामुळे लाईन इन्सुलेटर म्हणजे टॉवर आणि त्यांच्या लाईन इन्सुलेटर्स पासून ते एक किंवा अधिक फेज कंडक्टर्सच्या मध्ये फ्लॅश ओव्हर होईल त्यामुळे अशा परिस्थितीत लाइन आउटेज होण्याची ही शक्यता आहे आणि इन्सुलेटरमध्येही नुकसान होण्याची शक्यता आहे त्यामुळे दुस या टोकाला वीज थेट रेषेवर आदळते कॉन्टॅक्ट पॉइंटवरील वाढलेला व्होल्टेज प्रचार करतो समजा एक रेषा आहे आणि ती वीज कोठे व्हायला हवी समजा मीएकारेषेच्या मध्यभागी आहे तर तुम्ही ज्याला म्हणता त्या दोन्ही बाजू हे व्होल्टेज प्रवासी लहरींच्या स्वरूपात प्रचार करणाऱ्या कॉन्टॅक्ट पॉईंटवर प्रचार करेल जेव्हा दोन्ही बाजू दोन्ही दिशेने हलतील आणि खालच्या लीडरच्या व्होल्टेजपर्यंत रेषेपर्यंत जाण्याची क्षमता वाढवते याचा अर्थ कंडक्टरच्या माध्यमातून क्लाउडमधून येणाऱ्या खालच्या नेत्याची क्षमता असेल यामुळे ती क्षमता वाढेल तर अशी कल्पना करा की कसे ते मायक्रोसेकंदासाठी असले तरी कसे हे संख्यात्मक मूल्य आहे प्रत्यक्षात ते खूप जास्त आहे जर अशा व्होल्टेजपासून रेषेचे योग्य प्रकारे संरक्षण झाले नाही तर अशा व्होल्टेजमुळे जमिनीवर दोष निर्माण होतो त्यामुळे लाईन इन्सुलेशन आणि काऊसे इन्सुलेशन फेल्युअर झाल्यास असे घडेल त्यामुळे योग्य संरक्षण आहे त्यामुळे अशा प्रकारचे इन्सुलेशन फेल्युअर किंवा प्राधान्याने अटक किंवा ऑपरेशन मुळे विजेच्या प्रवाहासाठी लाईन कंडक्टरपासून जमिनीपर्यंतचा मार्ग प्रस्थापित होतो म्हणूनच जेव्हा जेव्हा तुमचे वीज अटक करणारे सबस्टेशनमध्ये असतात जर तुम्ही गेलात तर तुम्हाला असे दिसून येते की जर ती अशा पद्धतीने डिझाईन असेल तर ती सबस्टेशनमधील इतर उपकरणांचे संरक्षण करते पण ते डिझाइन करत असले तरी ते सर्व तथ्यांचा विचार करतात आणि त्यानुसार इंजिनीअर्स ते विजेच्या अटक करणाऱ्यांचे किमान रेटिंग डिझाइन करतात त्यामुळे विजेचे जास्तीत जास्त प्रवाह किंवा विजेच्या पक्षाघाताची जास्तीत जास्त तीव्रता किती असेल पण प्रत्यक्षातही मी माझ्या लहान वयातल्या काही सबस्टेशनमध्ये पाहिलं आहे की वीज अटक करण्यात अपयशी ठरल्याच्या सबस्टेशनमध्येही तो जळून खाक झाला म्हणजे पक्षाघाताची जास्तीत जास्त तीव्रता खूप जास्त होती मला म्हणायचं आहे की पक्षाघाताची तीव्रता खूप जास्त होती मला म्हणायचं आहे की पक्षाघाताची तीव्रता खूप जास्त होती म्हणूनच तेथे प्रामुख्याने ट्रान्सफॉर्मर आणि सबस्टेशनचे नुकसान होईल त्यामुळे अशा प्रकारचे इन्सुलेशन फेल्युअर किंवा प्राधान्याने अटक किंवा ऑपरेशन विजेच्या प्रवाहासाठी लाईन कंडक्टरपासून जमिनीपर्यंतचा रस्ता प्रस्थापित करतो जर लिगटीनओव्हरहेड ग्राउंड वायरवर आवरला तर मध्ये कुठेतरी म्हणजे जर तो नेमका कंडक्टर नसेल पण वरची वायर दिसते तर ओव्हरहेड ग्राउंड वायरवर प्रवासी लाटा उसळतात हीच घटना ओव्हरहेड असेल की प्रवासी लाट असेल त्यामुळे टॉवर्सचा वाढता अडथळा आणि टॉवरच्या पायथ्याशी होणारा विरोध यामुळे कोणतेही नुकसान न होता टॉवर्सवर विजेचा प्रवाह जमिनीवर वाहतो तर मग टॉवर फूटिंग रेझिस्टन्स कमी असेल आणि तोवण्याच्या त्या वाढीत अडथळा येत असेलतर काय होईल की यामुळे फारसे नुकसान होत नाही तर अन्यथा काय होईल की जर वाढीचा अडथळा जास्त असेल तर वरच्या बाजूला टॉवर टॉप व्होल्टेज लाईन इन्सुलेटर स्ट्रिंगच्या पलीकडेही प्रभावित होईल आणि यामुळे फ्लॅशओव्हर होऊ शकतो तर याचा अर्थ जेव्हा तुम्ही त्या ट्रान्समिशन टॉवरकडे पाहता आणि प्रतिकार करता तेव्हा या सर्व गोष्टी ते वेगवेगळ्या पद्धतीने डिझाइन करतात त्यामुळे दुरून आपल्याला अनेक गोष्टी दिसतात बीउट प्रत्यक्षात अनेक अभियांत्रिकी संकल्पना आहेत तुमच्या उभारणीसाठी टॉवर्स आणि इन्सुलेटर्स तसेच तुमच्या पादचारी प्रतिकारासाठी त्यांच्या अभियांत्रिकी संकल्पना आहेत फक्त टॉवर उभारण्याप्रमाणे नाही टॉवर उभारणे आणि टॉवरची खूप रचना आहेत आम्ही इथे टॉवर डिझाइनचा अभ्यास करणार नसणार असलो तरी वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाइन्स आहेत त्यामुळे इंजिनीअरिंगची बरीच संकल्पना आहे त्यामुळे कदाचित त्यातून आर्किंग होण्याची शक्यता आहे कधीतरी ग्राउंड वायरपासून फेज कंडक्टरपर्यंत आर्किंग टिकवून ठेवले जाऊ शकते याचा अर्थ असा की जर तुम्हाला ढालीची तार दिसली तर ग्राउंड वायर आणि कंडक्टर काही वेळा आर्किंग टिकून राहू शकते ५० हर्ट्झ किंवा ६० हर्ट्झ लाईन व्होल्टेजसाठी आणि रेषेला ऊर्जा देऊनच ते काढून टाकले जाऊ शकते या घटनेला बॅकफ्लॅश म्हणतात कधीकधी प्रत्यक्षात उदाहरणार्थ आजकाल अनेक तंत्रे आहेत समजातुम्ही आधी एक रेषा घेता कंडक्टरला वाटते की ती सध्याची किंवा शक्ती उच्च तणावरेषा म्हणते उदाहरणार्थ २२० केव्ही लाईन आता समजा लोड डिस्कनेक्ट झाला आहे लाईन बंद आहे तर त्यानुसार त्यामुळे लाईन मध्ये प्रवाह असणार नाही भार स्विच ऑफ केलाजातो पण लाईन चार्ज केली जाते याचे कारण म्हणजे ती ओळ जमिनीवर ओव्हरहेड कंडक्टरचे समान वाटप केले जाईल क्षमता असेल लाईनमध्ये वीज किंवा करंट नसला तरी रेषा चार्ज राहील त्यामुळे जर समजा समजा उदाहरणार्थ कोणतीही सावधगिरी न बाळगता तुम्ही आचरणाची काठी घेतलीत आणि जर तुम्ही त्या रेषेला स्पर्श करण्याचा प्रयत्न केलात तर ती व्यक्ती प्रत्यक्षात मरेल असे मला म्हणायचे आहे कारण हे विसर्जन त्या व्यक्तीच्या शरीरातून होईल तर ते प्रत्यक्षात काय करतात रेषेच्या दोन्ही बाजूंना तुम्हाला ते जमिनीवर उतरवावे लागेल की आधी कपॅसिटन्स चार्ज करण्याची ती रेषा डिस्चार्ज असेल आणि त्यानंतर तुम्ही काम करू शकता आजकाल तुम्ही ऑनलाइन पाहू शकता की ते भरपूर प्रोटेक्शन देऊनही काम करत आहेतपण ही अशी घटना आहे की जर ही ओळ अजूनही चार्ज झाली तर तुम्हाला ती आधी डिस्चार्ज करावी लागेल आणि अशा परिस्थितीत कधीकधी ५० ६० लाईन व्होल्टेजमध्ये असे घडले ग्राउंड वायर आणि कंडक्टर यांच्यामध्ये चाप तयारहोईल त्यामुळे अशा परिस्थितीत तुम्हाला रेषेला वेगाने ऊर्जा द्याव्या लागतात आणि या घटनेला ते बॅकफ्लॅश म्हणतात त्यामुळे जेव्हा फुटींगचा प्रतिरोध जास्त असतो तेव्हा हे सर्वाधिक प्रचलित असते पण कमी पावलांचा प्रतिकार असलेल्या उंच टॉवर्सवरही ते घडू शकते जर बुरूज उंच असेल तर असेही घडू शकते पण अन्यथा जेव्हा फूटिंग रेझिस्टन्स जास्त असतात तेव्हा असे घडू शकते त्यामुळे हा विजेचा पक्षाघात आहे आणि कंडक्टरवर आहे तर या सर्वसाधारण कल्पना आहेत त्यामुळे माझं काही चुकलं तर मी तुम्हा सर्वांसाठी काही गोष्टी आणल्या आहेत त्यामुळे आता व्होल्टेजवर वाढ होण्याची कारणे आहेत आपण जे काही पाहतो की स्विचिंग सर्ज ही एक गोष्ट आपण पाहिली की विजेमुळे व्होल्टेजवर आहे पण प्रश्न असा आहे की सर्किट ब्रेकर्सच्या ऑपरेशनमुळे व्होल टेजवर क्षणिक उत्पादन होते तथापि स्विचिंगची संकल्पना केवळ सर्किट ब्रेकर आणि स्विच उघडण्याच्या आणि बंद करण्याच्या जाणीवपूर्वक कृतींपुरती मर्यादित असू नये पण त्यात आर्सिंग दोष आणि विजेचाही समावेश असू शकतो या सर्व गोष्टी घडू शकतात व्होल्टेजवरील वाढ बदलण्याच्या कारणांचा खालीलप्रमाणे सारांश करता येईल त्यामुळे सामान्य रेषेला ऊर्जा किंवा ऊर्जा मिळू शकते हेच घडते आणि हायस्पीड स्विचिंगचे वेगवेगळे प्रकार आहेत मी ठरवलं आहे की मी इथे झाकू नये कारण त्यासाठी बराच वेळलागेल त्यामुळे सामान्य रेषा ऊर्जा किंवा ऊर्जा हायस्पीड लाईन रिक्लोजिंग इतक्या गोष्टी आहेत त्यानंतर केबल सर्किट कपॅसिटर बँका आणि शण्ट रिअॅक्टर्स बदलणे आणि नंतर नकार लोड करा हा तुमच्यासाठी एक प्रश्न आहे अतिशय साधी गोष्ट लोड रिजेक्शन म्हणजे काय सामान्य ज्ञानातून तुम्हाला हे सांगावे लागेल मी हा प्रश्न मांडत आहे लोड रिजेक्शन म्हणजे काय मी त्याचं उत्तर नाही देणार हे तुमच्यासाठी आहे की लोड रिजेक्शन म्हणजे काय मग आऊट ऑफ फेज स्विचिंग मग सिरीज कपॅसिटर ची पुनर्प्रवेश कधीकधी १३२ केव्ही किंवा त्यापेक्षा जास्त ते सिरीज कपॅसिटर्सचा वापर करतात त्यांचा प्रतिसाद ही एक समस्या आहे तुम्हाला या गोष्टीचा विचार करावा लागेल मूलभूत वारंवारतेतच नव्हे तर तुम्हाला रेझोनन्स साठी समस्या आहे सर्व गोष्टींची चाचनी रेझोनन्स साठी करावी लागेल अशा काही तृतीयांश हार्मोनिक पाचव्या हार्मोनिक सर्व गोष्टी साठी पण जास्तीत जास्त वीज वाहून नेण्याची क्षमता वाढवण्यासाठी उच्च तणावरेषा सिरीज कपॅसिटर्स ही आहेत त्यामुळे ही गोष्ट मग सर्किट ब्रेकर रिस्ट्रायकिंग आणि करंट चॉपिंग ह्या गोश्टी आहेत ज्या त्म्हाला स्विचिंग सर्ज्स साठी विचार करावा लागेल ओवर वोल्टाजेस तर ५० किंवा ६० हर्ट्झ वोल्टाजेस म्हणजे अनेक देशांमध्ये ५० हर्ट्झ ६० हर्ट्झ आहे आपला देश ५० हर्ट्झ आहे आपला देश ५० हर्ट्झ आहे या परिस्थितीचे उदाहरण आहे फेज ते ग्राउंड फॉल्ट दरम्यान चुकीच्या टप्प्यांवरील व्होल्टेजेस तुम्ही तुमच्या पॉवर सिस्टीम विश्लेषण अभ्यास केला आहे तर समजा ग्राउंड फॉल्टचा एक टप्पा घडला असेल तर व्होल्टेज किंवा तुमचे बिनचूक टप्पे काय आहेत मग इथे पुन्हा 2 लोड रीजेक्शन आणि आणखी एक गोष्ट म्हणजे 3 फेरांटी इफेक्ट असलेल्या लांब लचक एनरजाइज्ड रेषेचे उघडे टोक तुम्हाला फेरांटी इफेक्टमध्ये माहीत आहे की रीसीविंग एंड वर व्होल्टेज हे पाठविणार्या टोका पेक्षा जास्त असेल जे आपण पाहिले आहे आणि आणखी एक गोष्ट म्हणजे 4 फेरो रेझोनन्स त्यामुळे या सर्व गोष्टी स्विचिंग सर्ज ओवर वोल्टाजेस होण्याची ही कारणे आहेत तसेच नेहमीप्रमाणे तुमचे ५० ६० हर्ट्झ व्होल्टेज खूप खूप धन्यवाद आम्ही पुन्हा परत येणार आहोत